जेव्हा आपण या आठवड्याच्या लेक्चर्सच्या सुरुवातीला इनपुट आणि प्रिंट बघितले तेव्हा सांगितले की प्रिंट आउटपुट कसे प्रदर्शित करतो ते आपण मर्यादित मार्गाने नियंत्रित करू शकतो आता डीफॉल्टनुसार प्रिंट प्रिंट करण्यासाठी गोष्टींची लिस्ट घेते त्यांना मोकळी जागा देऊन वेगळे करते आणि शेवटी नवीन ओळ टाकते तथापि त्यास स्ट्रिंगच्या बरोबरीने एक पर्यायी आर्ग्युमेंट end लागते जे आपण शेवटी काय ठेवतो ते बदलते विशेषतः जर आपण रिक्त स्ट्रिंग घातली तर याचा अर्थ असा की ती नवीन ओळ सुरू करत नाही म्हणून पुढील प्रिंट त्याच ओळीवर सुरू राहील त्याचप्रमाणे आपण सेपरेटरला स्पेसमधून हवे ते बदलू शकतो आणि विशेषत जर आपल्याला स्पेस नको असतील तर आपण ते स्वतः लावू शकतो आणि फक्त सेपरेटरकाहीही नाही एम्पटी स्ट्रिंग म्हणू शकतो आता कधीकधी आपण थोडे अधिक अचूक बनू इच्छिता म्हणून यासाठी आपण फॉर्मेट मेथड वापरू शकतो जी प्रत्यक्षात स्ट्रिंग लायब्ररीचा भाग आहे तर स्ट्रिंगसह आपण अशा गोष्टींचा संच करू शकतो शेवटच्या मागील लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंग शोधणे बदलणे आणि या सर्व गोष्टी करू शकतो अशा इतर गोष्टींकडे पाहिले म्हणून हे असेच आहे ते त्याच क्लासमध्ये आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रिंट करत असाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्ट्रिंग प्रिंट करत असाल तर स्ट्रिंग सुधारण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते तुम्हाला आणखी एक स्ट्रिंग देईल जे तुम्ही प्रिंट करणार आहात तर येथे असलेली स्ट्रिंग प्रत्यक्षात फॉरमॅट मेथड म्हणणार आहे तर हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे उदाहरण आपल्याकडे येथे बेस स्ट्रिंग आहे जी पहिलीदुसरी आहे आणि आपल्याकडे ब्रेसेसमध्ये या दोन मजेदार गोष्टी आहेत ब्रेसेसमधील मजेदार गोष्टी फंक्शनमधील आर्ग्युमेंटसच्या समकक्ष म्हणून विचारात घ्याव्यात या वास्तविक व्हॅल्यूजद्वारे बदलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग काय होते जेव्हा तुम्ही ही स्ट्रिंग देता आणि तुम्ही फॉरमॅट पद्धत लागू करता तेव्हा 0 संदर्भित करते पहिले आर्ग्युमेंट आणि 1 दुसऱ्या आर्ग्युमेंटचा संदर्भ देते तर आपण काय करत आहोत आपण स्थितीनुसार बदलत आहोत म्हणून जर मी प्रत्यक्षात ही स्ट्रिंग घेतली आणि मी ती पायथोनकडे दिली तर परिणामी गोष्ट पहिली कोलन 47 दुसरी कोलन 11 आहे कारण पहिला आर्ग्युमेंट ब्रेस 0 ने बदलले आहे प्रारूप 47 साठी पहिला आर्ग्युमेंट आणि दुसरा दुसरे बदलतो आता पोझिशन्स नावे ठरवतात त्यामुळे त्यांना त्याच क्रमाने वापरण्याची गरज नाही तर दुसरे उदाहरण दाखवल्याप्रमाणे आपण प्रथम आर्ग्युमेंट 1 आणि नंतर आर्ग्युमेंट 0 प्रिंट करू शकतो मूलतफॉर्मेटची ही आवृत्ती आपल्याला गोष्टींना स्ट्रिंगमध्ये त्यांच्या स्थानाद्वारे पास करण्याची परवानगी देते म्हणून आपण स्थितीनुसार आर्ग्युमेंट बदलत आहोत आता आपण नावाने तेच करू शकतो हे अगदी फंक्शन परिभाषित करण्यासारखे आहे जेथे लक्षात ठेवा आपण सांगितले की आपण फंक्शन आर्ग्युमेंटस देऊ शकतो आणि आपण ते नावाने पास करू शकतो तर त्याच प्रकारे येथे आपण स्वरूपनासाठी आर्ग्युमेंटसची नावे निर्दिष्ट करू शकतो आपण असे म्हणू शकतो की f हे 47 च्या बरोबरीचे आहे s हे 11 च्या समान आहे ते पहिले आणि दुसरे आहे आता आपण one f आणि two s म्हणू शकतो आता येथे फायदा स्थितीनुसार नाही तर नावाने आहे जर मी या दोन गोष्टी घेतल्या आणि मी त्यांची देवाणघेवाण केली म्हणून जर मी f द्वितीय आर्ग्युमेंट केला आणि पहिला आर्ग्युमेंट केला आणि मी ते त्याच स्ट्रिंगवर पास केले तर f योग्यरित्या 47 आणि s म्हणून 11 म्हणून पकडले जाईल म्हणून येथे नाव वापरून बदल होईल स्थितीनुसार नाही तर तुम्ही ज्या क्रमाने गोष्टी फॉरमॅटमध्ये पुरवल्या आहेत त्यामध्ये काही फरक पडत नाही तर आजपर्यंत आपण कोणतेही फॉरमॅटींग केले नाही आपण फक्त एवढेच केले आहे की आपण एक स्ट्रिंग घेतली आहे आणि आपण स्ट्रिंगमध्ये स्थान धारकांसाठी व्हॅल्यू कशी बदलायचे ते सांगितले आहे तेथे कोणतेही वास्तविक फॉरमॅटींग नाही जे घडले आहे कारण आपण जे काही केले ते आपण आधीच पाहिलेले विद्यमान प्रिंट स्टेटमेंट वापरून करू शकलो असतो आता यातील प्रत्येक स्थानधारकांना कसे प्रदर्शित करावे याबद्दल अतिरिक्त सूचना देऊन वास्तविक फॉरमॅटींग येते तर येथे आपल्याकडे 0 आहे त्यानंतर काही मजेदार गोष्ट आहे आपल्याकडे हे विशेष कोलन आहे आणि कोलन नंतर जे येते ती फॉरमॅटींग सूचना आहे याचे येथे दोन भाग आहेत आपण 3 आणि d पाहतो आणि त्यांचा अर्थ वेगळ्या गोष्टी आहेत तर एकूण 3 d आम्हाला सांगते की तेथे व्हॅल्यू कसे दर्शवायचे ते येथे पास केले जाईल ही पहिली गोष्ट आहे d हा एक कोड आहे जो निर्दिष्ट करतो मला वाटते की ते दशांश आहे म्हणून d निर्दिष्ट करते की 4 ला इन्टिजर व्हॅल्यू मानले पाहिजे म्हणून आपण प्रत्यक्षात ते एक सामान्य इन्टिजर व्हॅल्यू म्हणून प्रदर्शित केले पाहिजे म्हणजे ते बेस दहा इन्टिजर आहे शेवटी 3 म्हणते की आपण 4 चे फॉर्मेट केले पाहिजे जेणेकरून त्याला तीन जागा लागतील हे तीन अंकांच्या बरोबरीने व्यापलेले असले तरी ते एकच अंक आहे म्हणून जर मी हे सर्व केले तर काय होते मला व्हॅल्यू मिळते आता लक्षात घ्या की येथे आधीच एक जागा आहे नंतर ती तीन जागा घेणार आहे म्हणून मला दोन रिक्त जागा आणि नंतर 4 मिळणार आहेत म्हणूनच आपल्याकडे हे लांब आहे म्हणून हे प्रत्यक्षात तीन रिक्त जागा आणि नंतर 4 आहे ही संपूर्ण गोष्ट त्याचा हा भाग फॉर्मेटमधून आला आहे म्हणून माझ्याकडे एक रिक्त जागा एक रिक्त जागा आणि 4 आहे कारण मला सांगितले गेले होते की रुंदी 3 मध्ये 4 ठेवा आणि एक संख्या म्हणून विचार करा म्हणून 4 ही संख्या उजव्या हाताकडे जाते आणखी एक उदाहरण पाहू समजा माझ्याकडे संख्या होती जी इन्टिजर नाही परंतु फ्लोटिंग पॉईंट संख्या आहे म्हणून ती 47 523 आहे आता इथे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे फ्लोटिंग पॉइंटसाठी d ऐवजी f आहे तर f 6 2f कोलनच्या उजवीकडील ही संपूर्ण गोष्ट मला सांगते की व्हॅल्यू कशी फॉरमॅट करायची ते येथून येते 2f खालीलप्रमाणे खंडित होते f त्यातील अक्षराचा भाग मला नेहमी सांगतो की व्हॅल्यूचा प्रकार काय आहे तर ते म्हणते की 47 523 हे फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू म्हणून मानले जावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे 6 मला जे काही लिहायचे आहे ते लिहायला किती जागा आहे हे सांगते म्हणून ते दशांश बिंदूसह एकूण व्हॅल्यू दर्शवते सर्व काही 6 कॅरेक्टर रुंद होणार आहे शेवटी 2 म्हणते की दशांश बिंदू नंतर किती अंक दाखवायचे जर मी हे सर्व लागू केले तर सर्व प्रथम कारण माझ्याकडे दशांश बिंदू नंतर फक्त दोन अंक आहेत हे 3 ठोठावले जाते आणि नंतर ते 6 कॅरेक्टर वापरण्यासाठी सेट केले आहे आता जर मी उजवीकडून मोजले तर हे 1 2 3 आहे 4 5 कॅरेक्टर पण ते 6 कॅरेक्टर वापरण्यासाठी सेट आहे म्हणूनच येथे एक अतिरिक्त रिक्त आहे जर तुम्हाला इथे लक्षात आले तर फक्त एक रिकामा आहे पण इथे दोन रिकामे आहेत दुसरा रिक्त फॉरमॅट स्टेटमेंटमधून येतो दुर्दैवाने हे नक्की वापरकर्ता अनुकूल नाही किंवा तुम्हाला सहज लक्षात ठेवता येईल असे काही नाही परंतु इतर व्हॅल्यूजसाठी कोड आहेत आम्ही f आणि d पाहिले म्हणून स्ट्रिंगसाठी s आणि octal साठी o आणि hexadecimal साठी x असे कोड आहेत या सर्व व्हॅल्यूज या स्वरूपीत गोष्टी वापरून देखील प्रदर्शित केली जाऊ शकतात आणि तुम्ही इतर गोष्टी देखील करू शकता ज्याला तुम्ही ते उजवीकडे ठेवू नका असे सांगू शकता आणि ते डावीकडे ठेवू शकताजेणेकरून तुम्ही व्हॅल्यूचे समर्थन करू शकता रुंदी 5 च्या क्षेत्रात उदाहरणार्थ जर तुम्हाला स्ट्रिंग लावायची असेल तर तुम्ही म्हणू शकता की स्ट्रिंग उजवीकडून नाही तर डावीकडून आली पाहिजे नंतर तुम्ही अग्रगण्य शून्य जोडू शकता त्यामुळे तुम्हाला 4 क्रमांक 3 रुंदीमध्ये 4 म्हणून नव्हे तर 004 प्रमाणे दाखवता येईल त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता मी म्हटल्याप्रमाणे हे स्वरूपित गोष्टींचे संपूर्ण प्राणीसंग्रहालय आहे जे आपण यासह करू शकता या सर्वांची उत्पत्ती C भाषा आणि C मधील printf म्हटल्या जाणार्या विधानातून झाली आहे त्यामुळे आमच्या 03d आणि 6 2f मधील विधाने आणि त्यांचा अर्थ काय आहे आपण पायथोन डॉक्युमन्टेशन शोधणे सर्वोत्तम आहे आपल्याला कदाचित त्याच्या सर्व भिन्नतांची आवश्यकता नाही आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आपण त्यांना आवश्यक असताना शोधू शकता परंतु हे जाणून घेणे उपयुक्त आहे की या प्रकारचे स्वरूपन केले जाऊ शकते